सर्वांना नमस्कार इंजीनियरिंग ड्रॉईंग आणि कम्प्युटर ग्राफिक्सवरील आमच्या ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे पूर्वीच्या वर्गात आपण सॉलिड वर्क्स बद्दल थोडेसे शिकलो आहोत आता आपण सॉलिड वर्क्स मध्ये विविध प्रकारचे पर्याय वापरणार आहोत तर शेवटच्या वर्गात आपण शिकलो की सॉलीडवर्क्स चिन्हावर डबल क्लिक केल्यानंतर आपण या प्रकारच्या स्क्रीनवर येऊ त्यामध्ये आपण आधीच्यासारखे काहीतरी तयार केले आहे जर मला हे उघडायचे असेल तर आपण हा ओपन ऑप्शन वापरू शकतो त्या भागावर क्लिक करा आणि ते उघडा जर आपल्याला नवीन ड्रॉईंग तयार करण्यात आवड असेल तर आपल्याला पहिला भाग म्हणजे या नवीन पर्यायावर जायचे आहे म्हणजे क्लिक बटण क्लिक करणे आणि मग त्या फोल्डर वर क्लिक करा मग ती कोरी स्क्रीन उघडेल त्या स्क्रीनमध्ये आपल्याला टास्कबार आणि फीचर मॅनेजर या सारख्या इतर गोष्टी दिसतील जर आपल्याला एखादे नवीन ड्रॉईंग काढायचे असेल तर ते प्रारंभ करणारे प्लेन म्हणजे पुढचे प्लेन जेव्हा आपण समोरचे दृश्य वरचे दृश्य साइड व्ह्यू बनवतो तेव्हा हे समोरचे प्लेन वरचे प्लेन आणि उजवे प्लेन हे आमचे मूळ टू डायमेन्शनल द्विमितीय स्केचेस नसतात ती दृश्ये भिन्न आहेत येथे प्लेन्स भिन्न आहेत ही प्लॅन्स एखाद्या व्यक्तीला ड्रॉईंग काढण्यासाठी मदत करण्यासाठीच असतात आणि यासाठी अशा प्रकारचे कीवर्ड वापरले गेले आहेत फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू पाहण्यासारखं काहीच नाही हे केवळ एक प्लेन प्रतिनिधीत्व आहे की आम्ही संदर्भ समन्वय प्रणाली देण्यासाठी त्याची सुरुवात करू इच्छितो त्या हेतूसाठी केवळ आम्ही याचा वापर करतो तर मग आपण काय करावे मुख्यत किंवा सर्व वेळ आम्ही फक्त समोर प्लेन निवडतो नंतर उजवे क्लिक देतो जे सामान्य बटणासारखे काहीतरी उघडते त्या प्लेनसाठी सामान्य जे आपण क्लिक करावे लागेल मग काम करण्याची जागा नेहमीच येत असते त्यामध्ये शेवटच्या वर्गात मी पाहिले आहे की मला रेषा काढायची असल्यास ती त्या मार्गाने काढू शकते मग स्मार्ट परिमाणांवर जा त्यास सुमारे 20 युनिट्समध्ये समायोजित करा आणि युनिट्स आम्ही नेहमीच काळजीपूर्वक 20 मि घेऊन नंतर ओके बटन क्लिक करा अशाप्रकारे आपण रेखाचित्र तयार केले आहे आणि आम्ही आयत देखील काढला आता स्लॉट्स सारख्या विशेष वस्तू आहेत जसे आपल्याकडे प्लंबर ब्लॉक आहे अहो कदाचित असे कोणतेही यांत्रिकी उपकरण जेथे आपण प्लेट्ससारखे काहीतरी ठेवू इच्छित असाल ज्यावर छिद्र आणि इतर गोष्टी ज्याला स्लॉट म्हणतात आणि ते स्लॉट्स मला ते तयार करण्यास आवड असल्यास मला काय करावे लागेल सरळ स्लॉट तेथे ऑब्जेक्ट आकाराचा उल्लेख सरळ स्लॉट म्हणून केला जातो आपणास असे दिसते की कनेक्ट केलेल्या ओळींसह कोपरासारखे काहीतरी आहे ते निवडा तर पहिली ओळ दुसरी ओळ दुसरा बिंदू निवडा जेणेकरून ते मध्यभागी तयार होईल आता माउस हलवा हे अशा प्रकारचे ऑब्जेक्ट बनवते पुन्हा प्रथम सरळ स्लॉट क्लिक करा कोणतेही बटण धरु नका फक्त आपला माउस मुक्तपणे हलवा पहिल्या बिंदूवर क्लिक करा नंतर दुसर्या बिंदूवर क्लिक करा मुक्तपणे आपले हात हलवा आता आपला माउस फक्त दुसर्या ठिकाणी हलवा तो काही प्रकारची जाडी रुंदी दाखवते नंतर क्लिक करा त्यानंतर हे झाले जर आपण एस्केप दाबत असाल तर ऑब्जेक्ट बनविला गेला आहे आता आपल्याला स्मार्ट डायमेन्शन्स वापरायचे आहे हे असे काहीतरी ठीक 40 एककांसारखे आहे ज्यावर आपण मिमी क्लिक करू इच्छिता मग एस्केप चे बटण दाबा ता मी त्या क्लिक स्मार्ट परिमाणांची त्रिज्या समायोजित करू इच्छितो नंतर ते निवडा मग हे त्रिज्या अस्तित्वात असल्याचे मध्यभागी दर्शविते तर आता मला 10 युनिट्स रेडियस हवी आहे नंतर ओके बटन क्लिक करा मग दोन्ही बाजूंनी कारण ही दोन्ही बाजूंनी एक सीमॅट्रिक ऑब्जेक्ट आहे जी त्यास नैसर्गिकरित्या समायोजित करते आपण सरळ स्लॉट बनवण्याचा हा मार्ग आहे हे बांधण्यामुळे काय फायदा होतो ते आपण पाहू रेखांकन रेषांचा वापर करून आपण पुन्हा त्याच प्रमाणे वस्तू वापरु शकतो नंतर आर्क्स काढतो पुन्हा एक रेषा काढतो आणि त्यास कंस द्वारे बंद करतो सेमी वर्तुळ आपण हे करू शकतो पण सरळ स्लॉट म्हणून एक ऑब्जेक्ट सरळ उपलब्ध आहे तर आपण ते वापरत आहोत त्यानंतर एस्केप दाबा म्हणून परिमाण आम्ही नेहमीच उल्लेख केला जसे 40 युनिट्स आणि चाप 10 युनिट्स असतील त्याच सरळ स्लॉटमध्ये आता आपण सेन्टर पॉईंट स्ट्रेट स्लॉट सारखे काहीतरी करत आहोत हे उदाहरण आम्ही फक्त या माऊसचा उपयोग करण्यासाठी आणि ठोस कामांमध्ये उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांसाठी पकड ठेवत आहोत आता केंद्र बिंदू सरळ स्लॉट निवडा त्यावर क्लिक करा हा पहिला पर्याय दुसरा पर्याय तिसरा पर्याय जसे भिन्न प्रकारचे पर्याय दर्शवितो प्रथम मध्य बिंदू निवडा आता कदाचित मी देखील त्या मार्गाने हे तयार करू इच्छितो नंतर आपला माउस हलवा पूर्ण करा म्हणून या प्रकारच्या वस्तू आम्ही कठोर शरीर दुवे यासाठी वापरतो कदाचित चार बार यंत्रणा या प्रकारच्या गोष्टी जर मला यांत्रिकी अभियांत्रिकी मध्ये तयार करायच्या असतील तर मग हे दुवे प्रकारच्या वस्तू नेहमीच उपयुक्त असतात जे कीवर्डच्या नावाखाली सरळ स्लॉट उपलब्ध असतात आम्ही परिपक्व शिकलो आहोत स्मार्ट आयामांचा वापर करून मी नेहमी हे समायोजित करू शकतो आता मला कमानीच्या बाजूने काहीतरी हवे आहे मला अशा प्रकारचे दुवा यांत्रिक दुवा तयार करायचे आहे तर मी तीन बिंदू कंस स्लॉट पहिला बिंदू दुसरा बिंदू तिसरा बिंदू आणि मी एस्केप बटन प्रेस करून हलवेल कंस च्या सहाय्याने आपण हे बांधू शकतो पुन्हा एकदा करूया थ्री पॉइंट आर्क स्लॉट निवडा जे काही आपण काढणार आहोत त्या ऑब्जेक्टला येथे चिन्ह म्हणून दर्शविले आहे त्यावर क्लिक करा प्रथम बिंदू कुठेतरी क्लिक डावे क्लिक उजवे क्लिक हां सॉरी लेफ्ट क्लिक दुसरा तिसरा क्लिक नंतर त्यास हलवा तर सर्व वेळ डावे क्लिक डावे क्लिक डावे क्लिक योग्यरित्या समायोजित करणे ज्याने या प्रकारचे दुवे तयार केले आहेत आता आपण इतर एक सेंटर पॉईंट आर्क स्लॉट पाहू पुन्हा कंस वर आपल्याला बांधणी आवडेल तर त्यासाठी केंद्रासारखी कुठलीही जागा निर्दिष्ट करावी लागेल प्रथम एक दुसरा तिसरा नंतर हलवा अनेकवेळा दाबा म्हणूनच या केंद्राच्या संदर्भात आम्ही एक कंस बनविला आहे त्यानंतर रुंदी हलविली आणि ती क्लिक केल्याबद्दल निर्णय घेण्यासाठी तिसर्या आयामावर जाऊ अशाप्रकारे आम्ही भिन्न प्रकारच्या गोष्टी वापरतो आता जर मला एखादी ओळ वापरायची असेल तर मी फक्त एका ओळीवर क्लिक करतो तिथून तेथून कनेक्ट होतो आता मी त्यास दुसर्यासह सामील होऊ इच्छित आहे मी पुन्हा त्यावर क्लिक करते त्या बिंदूवर क्लिक करते आता मला त्रिकोणाप्रमाणे सामील होण्यासाठी आणखीन एक ओळ वापरायची आहे मग मी ती निवडून त्यावर क्लिक करेन जेव्हा जेव्हा आपण त्या स्केचपासून स्थानिक स्केच मोडमधून बाहेर पडायला इच्छिता तेव्हा आपण कित्येक वेळा एस्केप दाबा त्या रेखाटनेतून दोनदा बाहेर येणे पुरेसे आहे आपण अद्याप स्केच मोडवर आहात परंतु आपण रेखाटत असलेल्या स्थानिक पातळीवर आपण बाहेर येता जेणेकरून आपण आणखी काही दोन वापरु शकता जसे स्मार्ट आयाम किंवा आयत किंवा इतर कोणत्याही गोष्टी आता मला हे रेखांकन सेव्ह करायचे नाही तर मग मी लगेच त्यावर क्लिक करा मला ड्रॉईंग सेव्ह करायचं आहे तर स्वाभाविकच मला फाईल सेव्ह म्हणून करावी लागेल आता मी पार्ट 12 डी आधीच तयार केले आहे आता मी पार्ट 2 अंडरस्कोर 2 डी ड्रॉईंग करू अहो फक्त नावांशी सुसंगत रहा वापरण्याची शिफारस ही नेहमीच लोअर केसची अक्षरे असते आम्ही वापरत असलेल्या शब्दांमध्ये कोणतीही जागा न वापरणे चांगले उदाहरणार्थ पार्ट 2 स्पेस 2 डी मी तुम्हाला शिफारस करणार नाही कारण या जागा लक्षात ठेवणे थोडे अवघड असेल जर तुम्हाला काही स्पेस निर्दिष्ट करायचे असेल तर अंडरस्कोर बटण वापरावे जेणेकरून पार्ट 2 आणि 2 डी या दोहोंमध्ये सामील होईल आणि जर आपण लोअर केसच्या पत्रांमध्ये प्रत्येक गोष्टीसह जात असाल तर लोअर केस लेटरमधील पार्ट 2 अंडरस्कोर 2 डी ही चांगली निवड आहे तर सेव्ह करा तर रेखांकन पूर्ण झाले आहे आता मी हे बंद करू इच्छितो मी नेहमीच ते बंद करू शकतो आता जर मला ते पुन्हा उघडायचे असेल तर ते उघडा Part 2d आहे ते उघडा कारण आम्ही पुन्हा एकदा त्यातून बाहेर आलेले स्केच मोड क्लिक केल्यावर ते सेव्ह केले नाही तेव्हा सेव्ह करुन सेव्ह करू शकलो नाही तर आता तुमचे संपूर्ण चित्र हरवले आहे म्हणूनच स्केच मोडमधून बाहेर येण्याची शिफारस केली जाते त्यानंतर रेखांकन सेव्ह करा आणि नंतर आपण ते पुन्हा उघडू शकता स्केच मोडमध्ये आपण ते जतन केले त्यानंतर आपण थेट स्केच मोडच्या बाहेर न येता आणि जतन करुन जर आपण त्या चिन्हावर क्लिक केले तर हे नुकतीच आवृत्ती घेते कारण आपण आधीपासूनच ती जतन केली आहे एफएल आता आपण रेखांकन बंद करण्याचा प्रयत्न करीत आहात म्हणजे काहीही जतन करू नका तर हे सर्व काही मिटवते म्हणूनच नियमित गोष्टींमध्ये रेखाचित्रे वाचवतानाही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे रेखांकन जतन करा नेहमी स्केच मोडमधून बाहेर या आता मी नवीन रेखांकनासह प्रारंभ करू इच्छित आहे तर नवीन भागासह क्लिक करा आता कुठल्याही नवीन रेखांकनासाठी आपल्याला समोरच्यात जावे लागेल त्याकरिता साधारणपणे क्लिक करा आता आपण लाइन सरळ स्लॉट्सबद्दल शिकलो आता मी या 2 डी शीटवर एक वर्तुळ तयार करू इच्छित आहे तर त्या हेतूसाठी मला काय करावे लागेल या बटणाच्या वर्तुळावर क्लिक करा आता कोणतेही वर्तुळ रेखाटण्यासाठी चिन्ह सांगते की आपल्याला घ्यावे लागणारे मध्यबिंदू असे काहीतरी आहे आणि त्रिज्यासारखे काहीतरी आहे तर त्या हेतूसाठी आम्ही काय करणार आहोत आत्ता माझे हात माउसला स्पर्श करीत नाहीत परंतु मी आधीच त्या मंडळाच्या चिन्हावर क्लिक केले आहे तरीही ते त्या अहो मॉनिटरवर देखरेख करत आहे आता मला काय करायचे आहे त्यापैकी एका बिंदूवर डावे क्लिक द्या तर केंद्र निवडले गेले आहे आता आपले वर्तुळ काही इतर ठिकाणी हलवा म्हणजे आम्ही त्रिज्या निर्दिष्ट करीत आहोत त्यावर क्लिक करा आता आपण त्या वर्तुळासह पूर्ण केले परंतु आपला माउस जर आपण हलवित असाल तर अजूनही वर्तुळ मोडमध्ये आहे याचा अर्थ असा आहे की जर मला आणखी एक मंडळ तयार करायचे असेल उदाहरणार्थ या बिंदूचा वापर करून मला आणखी एक बांधणे आवडेल तरीही मी ते वापरू शकतो मला त्या मंडळाच्या मोडातून बाहेर यायचे आहे तर दोनदा एस्केप दाबा एकदा आपण दाबा की आपण त्या मंडळाच्या मोडच्या बाहेर आहात आता या क्रमांकास पुन्हा एकत्रित करण्यासाठी मी स्मार्ट आयाम वापरू इच्छितो तर स्मार्ट परिमाण निवडा त्या मंडळावर क्लिक करा नंतर ते त्या मंडळाच्या व्यासासारखे काहीतरी दर्शविते जर आपल्याला आमच्या मागील व्याख्यानांची आठवण झाली असेल जेव्हा आम्ही व्यासासारखे काहीतरी वापरतो तेव्हा चिन्ह फि मध्ये येते आणि सॉफ्टवेअर येथेही समान चिन्ह समान शब्दावली आपण पहात आहोत आता मी आंतरिक व्यास देऊ इच्छितो तर त्या हेतूसाठी मी काय करणार आहे आपल्या मागील व्याख्यानात आपण जे शिकलो आहोत त्यातील एक आपण या प्रकारचे परिमाण देऊ नये जिथे आपला बाण इतर वर्तुळाला स्पर्श करेल आणि यामुळे चित्रात अनावश्यकपणे संदिग्धता निर्माण होईल तर त्या हेतूसाठी आपल्याला सावधगिरीने आपला माउस हलवावा लागेल जेणेकरून योग्य व्यास आपण त्यास निवडू आणि क्लिक करू शकता आता आपल्याला 75 मिलिमीटर सारखे काहीतरी द्यायचे आहे तर त्यासाठी आम्ही 75 मिलिमीटर ओके वापरत आहोत तर एस्केप दाबा तर आपले मंडळ 75 मिलीमीटरचे असेल आता मी इतर वर्तुळ समायोजित करू इच्छितो तर स्मार्ट आयाम क्लिक करा मला अंतर्गत देऊ इच्छित नाही कारण आता आयामांच्या बाबतीत संदिग्धता आहे तर मी त्यापासून दूर जाऊ इच्छितो त्या हेतूसाठी मला काय करायचे आहे त्या माउसला त्या रेखांकनातून हलवा कोणत्याही बटणावर क्लिक करू नका फक्त आपला माउस हलवा आता जर मी ती खूप लांब लांबी काढली तर ती फक्त एक प्रकारचा बाण दाखवते मी या दिशेने येत असल्यास तो अशा प्रकारे व्यास दर्शवितो जिथे मी नेहमी 25 युनिट्ससारखे काहीतरी देऊ शकतो आणि ओके क्लिक करा नंतर सुट दाबा सेंटर बेस सर्कलचा वापर करुन आम्ही हा आकार देऊ शकतो आता आणखी एक उदाहरण पाहू त्याच वर्तुळात आपल्याकडे परिमिती मंडळासारखे काहीतरी आहे त्या परिमिती मंडळावर क्लिक करू आणि ते काय करीत आहे ते पाहू जर आपण आह डाव्या बाजूस पहात असाल तर दोन गोष्टी आहेत जसे प्रथम एक केंद्र आणि त्रिज्या दुसरे म्हणजे काही मंडळे ज्याच्या आसपास जात आहेत तर आपण तीन वेगवेगळे बिंदू निवडाल ज्याभोवती आपण एक वर्तुळ तयार करणार आहोत मॅन्युअल रेखांकनात टॅन्जेन्ट्स आणि इतर गोष्टींचा वापर करून ते तीन बिंदू मंडळ तयार करण्यासाठी आमच्याकडे एक विशेष पद्धत आहे परंतु येथे सॉफ्टवेअर लेन्स आहेत की भिन्न प्रकारचे अल्गोरिदम आपल्या भोवती वर्तुळ बसविण्याचा प्रयत्न करतात हे डेटा पॉइंट्स कमी करून आम्ही वक्र मॉडेलिंगबद्दल देखील काहीतरी शिकलो त्यासारख्या पृष्ठभागाच्या मॉडेलिंग बद्दल काहीतरी शिकलो आहोत तर कारण आता आपण तीन भिन्न डेटा पॉईंट्स उचलत आहोत हे x वजा संपूर्ण वर्ग अधिक वजा वजा बी पूर्ण वर्ग वर्ग च वर्गमान असे मानण्याचा प्रयत्न करीत आहे ए बी सी च्या आधारे तीन वेगवेगळ्या मुद्यांसाठी ते अनुकूल करते आणि त्या मंडळाचे केंद्र काय असावे जेथे योग्य वर्तुळ पार करावे लागते मॅन्युअल रेखांकनावर आम्ही ते रेखाटण्यासाठी भूमितीय प्रक्रिया तयार करणार आहोत परंतु एक सॉफ्टवेअर पातळी ज्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत ते म्हणजे आपल्याकडे गणिताचे कार्य आहे ही संपूर्ण समीकरणे कमी करा अ बी सी मूल्ये काय असावीत बहुतेक सॉफ्टवेअर कार्य करतात आता आपण ती अंतर्गत रचना वापरत आहोत आम्हाला त्या पार्श्वभूमीवर काय घडत आहे हे माहित नसले तरी एक व्यावसायिक अभियंता केवळ त्या रेखांकनासाठी पर्यायांवर क्लिक करण्याच्या स्थितीत असेल परंतु सॉफ्टवेअरच्या शेवटच्या शेवटी हे गणिती कार्ये वापरण्याचा प्रयत्न करते वक्र फिट करा आणि माहिती मिळवा मग तुम्हाला ती पुन्हा जीयूआयच्या दृष्टीने मिळेल आता आम्ही ते परिमिती वर्तुळ निवडत आहोत मला तीन बिंदू निवडावेत तर पहिल्या बिंदूवर क्लिक करा नंतर दुसर्या बिंदूवर मला येथे तिसरे बिंदू कोठेतरी पाहिजे आहे नंतर एस्केप दाबा कारण जेव्हा मी पहिला बिंदू दुसरा बिंदू तिसरा बिंदू निवडतो तेव्हा तिचा त्रिज्या कशा असावा यावर माझे नियंत्रण नाही केंद्र काय असावे हे देखील मी नियंत्रित करू शकत नाही कारण त्या त्या गणिताच्या चौकटीतून बाहेर येण्याची गरज आहे तर आपले सॉफ्टवेअर तसे करते वर्तुळाचे केंद्र कोठे असावे आणि त्या त्रिज्येचे काय असावे हे थेट देते आता मी हे करू इच्छितो की स्मार्ट डाइमेंशन वापरून हा ऑब्जेक्ट थोडा मोठा किंवा लहान असावा याची काळजी घेते की नाही ते आपण पाहूया मग मी काय करेन स्मार्ट आयाम ते निवडा जेव्हा मी ते निवडतो तेव्हा तो मला व्यास दर्शवते म्हणजेच मी हे केंद्र असल्याचे मानत असे म्हणत तीन बिंदू वर्तुळ काढत असलो तरी हे त्या वक्रांना जाते जे त्यामधून जावे असे मानले जाते आता जर मी या पहिल्या आघाडीवर समायोजित करणार आहे तर हे परिमाण घेतील परंतु परिमाण काळजी घेतो की नाही हे आपण प्रयत्न करुया मला 44 युनिट नको आहेत परंतु 20 युनिटसारखे काहीतरी निर्दिष्ट करायचे आहे नंतर मी 20 युनिट निर्देशीत केल्यास ते समायोजित केले जाईल आता ते तीन गुण आता तीन गुण राहिले नाहीत परंतु त्याने हे केले आहे की केंद्राचे निराकरण करण्यासाठी त्या तीन गुणांचा उपयोग समीकरणाला अनुकूलित करणे आता एकदा केंद्राच्या कोणत्याही बिंदूपासून ते तयार झाल्यावर आपण एक वर्तुळ काढणार आहात आता यावर तुम्हाला अतिरिक्त बंधने घालायची आहेत नाही नाही मला हे मंडळ नको आहे परंतु वर्तुळामध्ये 20 युनिट आयाम असले पाहिजेत तर स्वाभाविकच सॉफ्टवेअर करतो कारण आता आपण पुन्हा आपले मत बदलत आहात तर ते केंद्र ठेवा मी हे मंडळ 20 युनिट्स 20 व्यासामध्ये समायोजित करणार आहे तर तो अबाधित आहे आपण मॅन्युअल स्तरावर ते तीन बिंदू मंडळ आह कसे तयार केले ते आपल्याला आठवते काय त्या पॉईंटवरून आपण कंस बनवण्याचा आणि सेक्टर बनवण्याचा आणि नॉर्मल काढण्याचा प्रयत्न करतो जिथे हे नॉर्मलस एकमेकांना छेदत असतात मग आपण ज्या भौमितिक प्रतिनिधित्वाचे केंद्र शोधतो परंतु गणिताची पातळी ही वेगळ्या पद्धतीने कार्य करते म्हणून जेव्हा जेव्हा आपण सॉफ्टवेअर वापरत असाल तेव्हा आपण नेहमी परत जाताना आम्ही हाताने रेखाटून भौमितीय बांधकाम कसे केले आणि हे सॉफ्टवेअर कसे कार्य करते ते तपासा हे चित्र तयार करण्याचे भूमितीय मार्ग आणि गणितीय कार्ये या दोन्ही दृष्टीकोनातून आपल्याला एक चव देते जे उत्तम प्रकारे विमान भूमितीऐवजी समन्वय भूमितीच्या आधारे तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकते आता आपण संपूर्ण चक्र नसून केवळ कंसचा काही भाग तयार करू इच्छित आहोत जेणेकरून हा पर्याय सॉलिड वर्क्स मध्ये उपलब्ध आहे तर प्रथम बिंदू कंस निवडा पहिला केंद्र बिंदू आणि आर्र्क निवडा तर सर्व प्रथम मी एक केंद्र बिंदू निवडायचा आहे काही ठिकाणी जावे लागेल कंस वर क्लिक करा तिथून मला एक कंस बांधायचा आहे तर मला हा माउस वापरण्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे जिथे मी त्या स्थानापर्यंत कमान बनवून त्या भागावर क्लिक करून क्लिक करेल पुन्हा एकदा करूया सेंटर पॉईंट कंस प्रथम एक आता मी निवडलेला दुसरा आता मी माउसला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने हलवित आहे नंतर पर्यायावर क्लिक करा मग ते तयार करेल तर आपण ज्या दिशेने जात आहात त्या दिशेने ते तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे आता आपण त्याच कमानासाठी घड्याळाच्या दिशेने जाऊ सेंटर पॉईंट चाप प्रथम बिंदू चाप आता मला घड्याळाच्या दिशेने जायचे आहे जर मी घड्याळाच्या दिशेने जात आहे तर आपला GUI नेहमी म्हणतो की आपण पहिला बिंदू निवडला परंतु आपल्याला घड्याळाच्या दिशेने बिंदू समाप्त करायचा आहे तर हे काय करते ते नेहमी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जाते वर्तुळ पूर्ण करा तर आपण कोणत्या बिंदूपर्यंत जाऊ इच्छिता त्याविषयी चाप ठरविण्याच्या बाबतीत आपण सावधगिरी बाळगली पाहिजे आपण घड्याळाच्या दिशेने जाण्यास आवडत असले तरी आपल्या कंस नेहमी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जात असतात तर पूर्ण झाले नंतर एस्केप बटन दाबा आता मला कंस त्रिज्या बदलायच्या आहेत पुन्हा आमचा स्मार्ट परिमाण तिथे जाणे आश्चर्यकारक आहे त्यास अशा अनेक युनिट्स सारखे समायोजित करा आता मला दहा त्रिज्या युनिट नेहमी मिमी असणे आवडेल आम्ही मिमी ओकेसह जात आहोत त्यानंतर कंस पूर्ण होईल आता आपण कंस बनवू इच्छित असलेल्या एखादे संयोजन काढू या आता मी ऑनलाइन असल्याने मला प्रेस एस्केप पलायन काय करावे लागेल यामधून बाहेर पडायचे आहे आम्ही त्या लाइन मोडच्या बाहेर आहोत आता मी ही लाइन काही units युनिटमध्ये ठीक करू इच्छित आहे आता मी कंस केंद्र बिंदू कंस काढू इच्छित आहे जे मला रेखांकित करायचे आहे हा मध्यबिंदू असू शकेल मी केंद्र निवडायला आवडेल मी निवडलेला पहिला मुद्दा मी त्यात सामील होऊ इच्छितो नंतर पळा एंटर दाबा तर मी तो कंस त्या पूर्ण 180 अंशात बनवू शकतो त्याचप्रमाणे मला अनेक ऑब्जेक्ट्स वापरू इच्छित आहेत ज्या प्रमाणे मी रेखांकित करू इच्छित आहे कधीकधी आपण हा पर्याय 90 डिग्री लाइन असो किंवा नसो एस्केप मोड पाहू शकतो आता मी त्याभोवती वर्तुळ काढायला आवडेल मंडळ मी काढू इच्छितो कदाचित त्या वर्तुळाचा मध्यबिंदू असा आहे मी फक्त पुढे जाईन पूर्ण झालेला दुसरा क्लिक करा म्हणून मी वापरत असलेली कोणतीही अतिरिक्त सामग्री मी तयार करू शकतो आता मला या मुद्द्यात रस नाही मग मी नेहमीच ट्रिम घटकांचा ऑब्जेक्ट वापरू शकतो या ट्रिम घटकांचा कसा उपयोग करावा ते आम्ही लवकरच पाहू आता कारण हे मंडळ माझ्याकडे आहे मी रेखासारखे काहीतरी रेखाटले आहे मला एकतर त्या ओळीचा तळाचा भाग किंवा त्या ओळीचा वरचा भाग काढायचा आहे त्या हेतूसाठी मी लगेचच त्या ओळीवर क्लिक केले तर ते हटवा ती एक संपूर्ण ओळ हटवते त्याऐवजी आपल्याकडे ट्रिम घटकांसारखे ऑब्जेक्ट आहे कात्रीसारखे काहीतरी आहे त्यावर क्लिक करा मग हे आपल्याला बर्याच संवाद बॉक्स दर्शवते जसे की पॉवर ट्रिम कोपरा ट्रिम आतून दूर ट्रिम बाहेर ट्रिम बंद करण्यासाठी ट्रिम या प्रकारचे पर्याय नेहमीच असतात हे कसे वापरावे याचा सराव करावा लागेल तर उदाहरणार्थ मी पॉवर ट्रिम घेते ऊर्जा ट्रिम शक्तिशाली आहे त्या दृष्टीने आपण फक्त विशिष्ट ओळीवर स्वाइप करा ती त्वरित ती ओळ काढून टाकते त्या पॉवर लाईनवर क्लिक करू मग त्या बटणावर दाबून ते बटणावर क्लिक करा त्या ओळीवर ड्रॅग करा ती ओळ काढून टाकते पुन्हा एकदा करूया मला येथून येथून एक रेषा काढायची आहे मला काय करायचे आहे की मी या ओळीच्या बाहेरील भागाला त्या मंडळाच्या ओलांडून काढू इच्छित आहे त्या हेतूसाठी मी जे ट्रिम घटकांचा उपयोग करणार आहे उर्जा ट्रिम निवडा काळजीपूर्वक क्लिक करा आपल्या डाव्या बटणावर क्लिक होल्ड करा आणि माउस त्या ओळीने हलवा त्यानंतर आपला माउस बटण सोडा एकदा आपण पूर्ण केल्यास ती ओळ काढली जाईल तीच गोष्ट इतर ओळींसाठी वापरुया आपण वापरणार असलेली दुसरी ओळ आता आपल्याकडे हा मुद्दा आहे हा मुद्दा आहे कदाचित मी येथे वक्र हा भाग काढून टाकू इच्छित आहे त्या कारणासाठी पुन्हा घटक ट्रिम करा पॉवर ट्रिम करा आत्ता मी काहीही हलवले नाही आता मी डाव्या बटणावर क्लिक करेन ते धरून त्या ओळीच्या वर जाईल आता माउस चे बटन सोडा एकदा आपण पूर्ण केल्यावर त्या प्रतिच्छेदन बिंदू जे काही असतील ते भाग काढून टाकले जातील त्याचप्रमाणे पॉवर ट्रिम आता मी हा तळाचा भाग काढून टाकू इच्छित आहे त्या कारणासाठी त्या ओळीवर डावे बटण हलवा क्लिक करा तर मला तो ऑब्जेक्ट आहे म्हणून जरी मी भूमितीय भौमितिक गोष्टी तयार करीत आहे तरीही मी काही ओळी काढून टाकू इच्छित आहे त्या भागातील भाग काढण्यासाठी मी त्या पॉवर बटण पॉवर ट्रिम बटणावर क्लिक ड्रॅग करण्यासाठी वापरू शकतो पुढील वर्गांमध्ये आपण सॉलिडवर्क्सवर उपलब्ध असलेल्या अधिक पर्यायांबद्दल शिकू